नमस्कार आजच्या सत्रामध्ये आपण कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल विषयी चर्चा करू म्हणजे आपल्या सर्किट विश्लेषणामध्ये आपण कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल कसे वापरू शकतो ते पाहू प्रथम आपण समजून घेऊया की कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल म्हणजे काय आहे कॉन्व्होल्यूशन या शब्दाचा अर्थ म्हणजे फोल्डिंग तर फोल्डिंग म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट फंक्शनची मिरर इमेज घेता म्हणजे तुम्ही y एक्सिस भवती फोल्ड करत आहात कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल हा शब्द त्या संकल्पनेतून आला आहे आणि जेव्हा आपण कॉन्व्होल्यूशन इंटिग्रलबद्दल तपशीलवार चर्चा करू तेव्हा याचा अर्थ काय आहे ते बघू आणि हे इंटिग्रल म्हणजे इंजीनियर्स साठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे कारण ते फिजिकल सिस्टिम्स समजण्याचे आणि वैशिष्ट्यीकृत करण्याचे साधन उपलब्ध करते उदाहरणार्थ आपण मागील व्याख्यानात ज्याबद्दल चर्चा केली त्या विशिष्ट सिस्टीमचा इम्पल्स रिस्पॉन्स म्हणजे h जर तुमच्याजवळ असेल म्हणजे जर तुम्हाला इम्पल्स रिस्पॉन्स माहित असेल तर x एक्साइटेशन असलेल्या कोणत्याही सिस्टीमसाठी तुम्ही रिस्पॉन्स y मिळवू शकता तर एखाद्या सिस्टमचा रिस्पॉन्स शोधण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आणि अतिशय दृढ इंटिग्रल आहे ज्याचा इम्पल्स रिस्पॉन्स ज्ञात आहे कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल yt ∞xht λdλ असा परिभाषित केला आहे येथे h हा इम्पल्स रिस्पॉन्स आहे हे डमी व्हेरिएबल आहे आणि x हे x चे एक्साईटेशन आहे जेव्हा तुम्ही x चे कॉन्व्होल्यूशन घेता तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स y मिळेल आणि या इंटिग्रलला कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल असे म्हणतात म्हणून हे yt xt ht ht xt अशा प्रकारे रिप्रेझेंट केले जाऊ शकते तर आपण असे म्हणू शकतो की yt म्हणजे x आणि h या फंक्शनचे कॉन्व्होल्यूशन आहे आणि मागील स्लाइडमध्ये आपण ज्या लॅम्बडाची चर्चा केली तो डमी व्हेरिएबल होता आणि हेच कन्व्होल्यूशन असेल मुळात ऐस्टरिस्क दोन फंक्शन्सचे कॉन्व्होल्यूशन रिप्रेझेंट करेल आता वरती दिलेले समीकरण नमूद करते की युनिट इम्पुल्स फंक्शन सोबत कॉन्व्हॉल्व्ड असलेले इनपुट हे आउटपुटच्या बरोबरीचे आहे जेव्हा आपल्याला युनिट इम्पल्स रिस्पॉन्स माहिती असतो तेव्हा आपण सिस्टमचा रिस्पॉन्स शोधू शकतो तसेच कॉन्व्होल्यूशन प्रोसेस ही परिवर्तनीय आहे याचा अर्थ असा की जर तुम्ही x आणि h अदलाबदल केले तर आउटपुट बदलणार नाही म्हणजे x आणि h चे कन्व्होल्यूशन h आणि x चे कन्व्होल्यूशन सारखेच असेल तर इंटिग्रल च्या स्वरूपात तुम्ही हे पुढील प्रमाणे म्हणजे yt ∞xht λdλ ∞hxt λdλ असे रिप्रेझेंट करा याचा अर्थ असा आहे की ज्या क्रमाने हे दोन फंक्शन कॉन्व्हॉल्ड केले तो क्रम महत्वाचा नसतो आता कॉन्व्होल्यूशन ही टर्म तुम्ही कशी परिभाषित कराल तर दोन सिग्नलचे कॉन्व्होल्यूशन म्हणजे ज्यात एखाद्या सिग्नलचा टाईम उलटा करून ते सरकवून आणि दुसर्या सिग्नलसोबत त्याचा पॉईंट टू पॉईंट गुणाकार करतो आणि हा गुणाकार इंटिग्रेट करतो त्यानंतर मिळणारे आऊटपुट म्हणजे दोन सिग्नलचे कॉन्व्होल्यूशन असेल तर आपण कसे समजून घेऊ तर आपण एक उदाहरण घेऊया जेणेकरून आपल्याला ही संकल्पना समजू शकेल आता असे समजा की दोन फंक्शन्स आहेत एक म्हणजे यासारखा आहे असे समजू तर दुसरा हा या फंक्शन सारखा आहे आता जेव्हा आपण असे म्हणतो की दोन सिग्नलचे कॉन्व्होल्यूशन म्हणजे दोन पैकी एका सिग्नलचा टाईम उलटणे म्हणजे आपण सिग्नल फोल्ड करत असतो तर समजा तुम्ही ते सिग्नल फोल्ड केले तेव्हा तुम्ही काय कराल तर तुम्ही त्या सिग्नलची मिरर इमेज घ्याल मग हे असे होईल नंतर ह्याला सरकवून सरकवण्याचा अर्थ असा की तुम्ही त्यास इतर एखाद्या ठिकाणी हलवू शकता कारण ते वेळेनुसार बदलेल आणि आपण हे सिग्नल एक्सिसवर सरकवत राहू आणि आपण या सिग्नल आणि ह्या सिग्नलचा पॉईंट बाय पॉईंट गुणाकार शोधण्याचा प्रयत्न करू आणि नंतर हे इंटिग्रेट करा जेणेकरून तुम्ही ह्या गुणाकाराचे उत्तर मिळवू शकाल आपण कसे करू शकतो तर असे म्हणूया की तुम्ही येथे सिग्नल वापरत आहात हे विशिष्ट सिग्नल हलत आहे म्हणजे हे या दिशेने सरकत आहे तर असे समजा की ही एक्सिस लॅम्बडा आहे म्हणजे हे सिग्नल या एक्सिस लंबडाच्या दिशेने सरकत आहे जर हे असे ht λ आहे तर त्यानंतर तुम्ही हे फंक्शन शीफ्ट करा जेणेकरुन तुम्ही हे ∞hxt λdλ असे मांडू शकता पुढे तुम्हाला या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल आणि नंतर त्यांची बेरीज करावी लागेल कारण इंटिग्रेशन म्हणजे काही विशिष्ट कालावधीकरिता या दोन सिग्नलच्या गुणाकाराची बेरीज आहे जेव्हा तुम्ही सिग्नल एक्सिसवर शिफ्ट करता तेव्हा ते कसे मिसळते ते पाहूया तर एका विशिष्ट वेळी सिग्नल असे असेल तेव्हा तुमच्याजवळ संपूर्ण गुणाकाराचे उत्तर असेल आणि त्या सर्व गुणाकाराची बेरीज म्हणजे हा एरिया आहे आणि त्यानंतर काही वेळा नंतर हे असे होईल ठीक आहे आणि आणखी काही वेळानंतर कदाचित ते थोडेसे सरकेल आणि यासारखे होईल तर आता काय होत आहे की सिग्नल शिफ्ट होत आहे कारण तुम्ही ते शिफ्ट करत आहात म्हणूनच सिग्नल सरकत आहे आपण फक्त एकच सिग्नल शिफ्ट करू दुसरे सिग्नल स्थिर आहे म्हणजे आपण लॅम्बडाच्या व्हॅल्यू प्रमाणे बदलत आहोत या एक्सिसवर हे बदलत आहे आणि आपण प्रत्येक पॉइंटसाठी गुणाकाराची व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्यानंतर तुम्ही ते इंटिग्रेट करत आहात म्हणजे तुम्ही सर्व गुणाकारांच्या व्हॅल्यू एकत्रित करीत आहात आणि नंतर तुम्ही पुन्हा दुसरे एखादे सर्किट घ्या आणि त्यासाठी गुणाकार मिळवाल शेवटी जर तुम्ही ते पाहिले आणि तुम्ही या दोन फंक्शन्सचा गुणाकार आणि इंटिग्रेशन शोधून काढले तर ते कदाचित यासारखे दिसेल म्हणूनच हे या दोन सिग्नलचे कॉन्व्होल्यूशन समजले जाईल मुळात जेव्हा तुम्ही दोन फंक्शन्स दरम्यान कॉन्व्होल्यूशन इंटिग्रलचा वापर करता तेव्हा हे तुम्हाला मिळणारे आउटपुट आहे या व्याख्यानात आपण जेव्हा आणखी पुढे जाऊ तेव्हा आपण अधिक तपशीलवार चर्चा करू आणि आपण आणखी काही उदाहरणांच्या मदतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल विषयी सर्व काही स्पष्ट होईल तर कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल साधारणपणे कोणत्याही लिनियर सिस्टीमसाठी वापरल्या जाऊ शकते परंतु जर आपण असे गृहीत धरले की सिस्टमचे दोन गुणधर्म आहेत तर कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल सहज सोडवल्या जाऊ शकते तर ते दोन गुणधर्म काय आहेत पहिला म्हणजे जेव्हा t झिरो पेक्षा कमी असेल तेव्हा x झिरो आहे याचा अर्थ असा आहे की हे इंटिग्रेशन जे आता मायनस इन्फिनिटी पासून इन्फिनिटी पर्यंत आहे ते कॉन्व्होल्यूशन इंटिग्रलसाठी झिरो ते इन्फिनिटीच्या दरम्यान असे कमी होईल आणि दुसरा गुणधर्म जो आपण वापरू शकतो तो म्हणजे सिस्टम इम्पल्स रिस्पॉन्स कॉजल आहे म्हणजे जेव्हा टाईम t झिरो पेक्षा कमी असतो तेव्हा h0 असेल म्हणजे जर हा गुणधर्म वापरल्यास t λ0किंवा λt साठी h t λ 0 असेल वरील समीकरण आता yt ht xt0txht λdλ हे कॉन्व्होल्यूशन बनले आहे कारण कोणत्याही t या व्हॅल्यू साठी हे 0 होईल जेव्हा आपण असे म्हणतो की हे फंक्शन्स या 2 गुणधर्माचा वापर करत आहे तेव्हा t0साठी पहिले फंक्शन 0 पेक्षा कमी आहे आणि दुसरे फंक्शन कॉजल आहे म्हणजे t साठी ते 0 आहे त्यामुळे आपल्याला कमी झालेले इंटिग्रल मिळेल आता आपण कॉन्व्होल्यूशन इंटिग्रलचे काही गुणधर्म पाहू आपण ते डिराइव्ह करणार नाहीत कारण ते आपल्या सध्याच्या विषयाच्या क्षेत्रामध्ये नाही परंतु आपल्याला तेथे हे लक्षात ठेवले पाहिजे की येथे काही गुणधर्म आहेत जे आपण या कोर्समध्ये जेव्हा पुढे जाऊ तेव्हा आपण ते वापरू तर पहिला गुणधर्म म्हणजे h आणि x चे कॉन्व्होल्यूशन कम्यूटेटिव्ह आहे म्हणजेच xththtxt आहे म्हणजे तुम्ही h आणि x ची अदलाबदली करू शकता आणि त्यामुळे कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल आहे तसाच असेल दुसरा गुणधर्म म्हणजे डिस्ट्रिब्यूटिव्ह गुणधर्म जो म्हणजे ftxtytftxtftyt असा आहे आता तिसरा गुणधर्म म्हणजे असोशीएटिव्ह गुणधर्म म्हणजे ftxtytftxtyt हे असोशीएटिव्ह आहे म्हणून तुम्ही कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल मिळविण्यासाठी कोणतीही एक पद्धत वापरु शकता आता पुढचा गुणधर्म म्हणजे जेव्हा फंक्शन युनिट इम्पल्स फंक्शन सोबत कन्वाल्व असतो म्हणजे ft δt ∞ft λdλ f त्याचप्रमाणे जर तुम्ही t t0 म्हणजे टाईम शिफ्ट इम्पल्स फंक्शन सोबत कन्वाल्व करता तेव्हा तुम्हाला आउटपुट ft t0 असे मिळेल पुढे ft चे युनिट इम्पल्सचा डेरिव्हेटिव्ह t सोबतचे कॉन्व्होल्यूशन आहे तुम्हाला त्याचे आउटपुट f असे मिळेल आता जर तुम्ही f चे युनिट स्टेप सोबत कॉन्व्होल्यूशन घेतले तर आउटपुट ft ut ∞fut λdλ ∞tfdλ असेल जेव्हा आपण विविध सर्किट संकल्पनांमध्ये कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल वापरतो तेव्हा आपण वापरत असलेले हे प्रमुख गुणधर्म असतील आता कॉन्व्होल्यूशन इंटीग्रलचे मूल्यांकन कसे करू शकतो हे शिकण्यापूर्वी आपण लाप्लास ट्रान्सफॉर्म सोबत कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल कसे जोडले गेले ते समजून घेऊया समजा जर आपल्याकडे f1 आणि f2असे दोन फंक्शन असतील तर त्या दोन टाईम व्हॅरिंग फंक्शन्स चे लाप्लास ट्रान्सफॉर्म F1 आणि F2 असेल त्यानंतर जर तुम्ही त्याचे कॉन्व्होल्यूशन घेतले तर हे ftf1tf2t0tf1f2t λdλ 6 असे होईल दोन्ही बाजूंनी लाप्लास ट्रान्सफॉर्म घेतल्यास FsLf1tf2tF1sF2s असे असेल याचा अर्थ असा की f1t आणि f2t च्या कॉन्व्होल्यूशन चे लाप्लास ट्रान्सफॉर्म म्हणजे F1s आणिF2s चा सोपा गुणाकार आता ही संकल्पना सत्य आहे की नाही हे आपण कसे ठरवू शकतो ह्याविषयी बघूया तर आपण पाहू शकतो की येथे ftf1tf2t हे फंक्शन आहे म्हणजे आपण याची 0tf1f2t λdλ अशाप्रकारे मांडणी करू आता जर आपण f1t चा लाप्लास ट्रान्सफॉर्म घेतला तर ते F1s0f1e sλdλ असे होईल दोन्ही बाजूला F2 ने गुणाकार केल्यावर आपल्याला F1sF2s0f1F2se sλdλअसे मिळेल आता येथे जर तुम्ही टाईम शिफ्ट प्रॉपर्टी वापरली कारण तुम्ही जर हे बघितले तर तुम्ही असे म्हणू शकता की ही टाइम्स प्रॉपर्टी वापरल्या मुळे हे F2se sλLf2t λut λ0f2t λut λe sλdt अशाप्रकारे बदलेल म्हणून F1sF2s0f1λ0f2t λut λe sλdtdλ हे असे असेल आता तुम्ही बघू शकता की हे जोपर्यंत t आहे तोपर्यंत हे असेच राहील जेव्हा λt होईल तेव्हा हे फंक्शन झिरो होईल तर मग हे इंटिग्रलच्या रूपात लिहितांना आपण पहिल्यांदा इंटिग्रेशनचा क्रम आदलाबदल करतो म्हणून आता तो क्रम झिरो ते इन्फिनिटी असा होईल आणि दुसर्या इंटिग्रलमध्येआपण असे म्हणू की ते युनिट स्टेप टाईम शिफ्ट फंक्शनमुळे झिरो ते t दरम्यान आहे आणि आपण असे म्हणू की ते f1λ f2t λut λ e sλdt असे असेल आणि आपण दुसऱ्या इंटिग्रलसाठी e sλdλ बाहेर काढू तर आपण या विशिष्ट अभिव्यक्तीची या विशिष्ट स्वरूपात पुनर्रचना करू शकतो आता या टर्मकडे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे फक्त f1t आणि f2t चे कॉन्व्होल्यूशन आहे तुम्ही जर हे पाहिले तर तुम्ही हे f1tf2t म्हणून दर्शवाल आणि नंतर हा बाह्य इंटिग्रल म्हणजे f1 आणि f2च्या कॉन्व्होल्यूशनचा लाप्लास आहे म्हणून तुम्ही F1sF2s म्हणजे f1आणि f2च्या कॉन्व्होल्यूशनचे लाप्लास आहे असे लिहू शकता तर तुम्ही असे म्हणू शकता की टाइम डोमेन मधील कॉन्व्होल्यूशन हे s डोमेन मधील गुणाकारा समान आहे तर जेव्हा तुम्ही या टर्म रिअरेंज करता आणि f1आणि f2चे कॉन्व्होल्यूशन म्हणजे s डोमेन मधील गुणाकार आहे हे सिद्ध करता तेव्हा तुम्हाला हे मिळेल आता एक उदाहरण घेऊ जेणेकरुन तुम्ही या विशिष्ट संकल्पनेचा कसा उपयोग कराल हे तुम्हाला समजू शकेल तर बघा x 4e tआणि h 5 e 2t आहे आणि जेव्हा आपण वरील गुणधर्म येथे वापरतो तेव्हा h आणि x चे कन्व्होल्यूशन हे HsXs चे इन्वर्स असेल मग हा H म्हणजे काय आहे तर H हा 5s 2बनेल कारण हे म्हणजे h चे लाप्लास ट्रान्सफॉर्म आहे त्याचप्रमाणे X म्हणजे x चे लाप्लास ट्रान्सफॉर्म आहे त्यामुळे तुम्ही ते 4s1 असे लिहू शकता आता ह्या चौरस कंसातील टर्म तुम्ही 20s1 20s2अशाप्रकारे लिहू शकता जर तुम्ही आता चौरस कंसात असलेल्या टर्मचे इनव्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म घेतले तर ते 20e t e 2t होईल तर आता तुम्ही म्हणू शकता की x 4e tआणि h 5 e 2t चे कॉन्व्होल्यूशन 20e t e 2t आहे हे फक्त t ≥0 असताना शक्य आहे तर यामुळे तुम्ही सहजपणे पाहू शकता की जेव्हा तुम्ही इन्वर्स लाप्लास ट्रान्सफॉर्मचा वापर करता तेव्हा तुम्हाला सहज उत्तरे मिळू शकतात आता इथे आणखी एक पॉईंट आहे जो आपण या गुणधर्मांच्या संदर्भात लक्षात ठेवला पाहिजे जो आपण आत्ताच कॅल्क्युलेट केला आहे कारण आपण मागील प्रकरणांमध्ये पाहिले असले की जरी दोन सिग्नलचे कॉन्व्होल्यूशन सोपे दिसते तरी कधीकधी इन्वर्स शोधणे कदाचित अवघड वाटतो असे का तर याचे कारण म्हणजे जेव्हा आपल्याकडे असलेल्या F1 आणिF2 चा गुणाकार जेव्हा गुंतागुंतीचा होतो तेव्हा त्या क्षणी लाप्लास ट्रान्सफॉर्म वापरुन कॉन्व्होल्यूशनची संकल्पना वापरणे कठीण होईल मग तुम्ही काय कराल तर तुम्ही दुसरी पर्यायी पध्दत वापराल आणखी एक बाब अशी आहे की जेव्हा f1 आणि f2 हे काही प्रायोगिक डेटाच्या स्वरूपात उपलब्ध असतात आणि या दोन फंक्शन्सचे कोणतेही स्पष्ट लाप्लास ट्रान्सफॉर्म उपलब्ध नसते जेव्हा ही विशिष्ट परिस्थिती उद्भवते तेव्हा तुम्हाला f1 आणि f2 चे लाप्लास ट्रान्सफॉर्म मिळविणे शक्य होणार नाही आणि त्यानंतर लाप्लास ट्रान्सफॉर्म गुणाकार वापरुन f1आणि f2चे कॉन्व्होल्यूशन मिळवणे कठीण होईल तर त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे तर तुम्हाला टाईम डोमेनमध्ये दोन सिग्नलचे कॉन्व्होल्यूशन शोधण्यासाठी पर्यायी पध्दतीचा वापर करावा लागेल ज्याला ग्राफिकल अप्रोच म्हटले जाते ग्राफिकल प्रक्रिया म्हणजे काय आहे ग्राफिकल प्रक्रिया म्हणजे ज्या चार स्टेप्सचे आपण खाली वर्णन करीत आहोत त्या स्टेप्सचे अनुसरण दोन फंक्शन्सचे कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल शोधण्यासाठी केले जाईल पहिल्यांदा फोल्डिंग आहे फोल्डिंग म्हणजे तुम्ही ऑर्डिनेटवर hλ ची मिरर इमेज घ्यालआणिh λची व्हॅल्यू मिळवाल आता तुम्ही फंक्शन शिफ्ट केले पाहिजे जेणेकरून ht λ मिळवण्यासाठी h λ ला t ने शिफ्ट किंवा डिले करा आता पुढील कार्य म्हणजे तुम्ही गुणाकार करणे आवश्यक आहे ht λand xλ चा गुणाकार करा आणि नंतर दिलेल्या टाईम t साठी इंटिग्रेट करा आणि टाईम t साठी y मिळविण्यासाठी ht λxλ च्या गुणाकाराच्या अंतर्गत येणारा एरिया 0λtसाठी कॅल्क्युलेट करा आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला yची व्हॅल्यू मिळेल आता पहिल्या स्टेप मधील फोल्डिंग ऑपरेशन हे कॉन्व्होल्यूशन टर्म चे कारण आहे म्हणूनच आपण पहिल्या स्लाइडमध्ये याविषयीच चर्चा करीत होतो की फोल्डिंग म्हणजे मिरर इमेज घेणे जे की या इंटिग्रलला कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल म्हणण्याचे कारण आहे तर आता फंक्शन ht λ हे xλ वर स्कॅन किंवा स्लाइड होईल तर आपण चर्चा करत असलेल्या उदाहरणात आपल्याला हे आढळले आहे की जेव्हा तुम्ही ते एखाद्या दिलेल्या सिग्नलवर स्लाइड करता आणि तुम्ही प्रत्येक टर्म सोबत त्याचा गुणाकार करता आणि त्यानंतर तुम्ही इंटिग्रलची व्हॅल्यू मिळवण्यासाठी त्या सर्वांची बेरीज करता याचा अर्थ असा की तुम्ही शिफ्टिंग फंक्शनचा उपयोग करता जे या xλवर स्कॅन किंवा स्लाइड करेल जेणेकरून फायनल इंटीग्रल मिळवता येईल तर या सुपर पोजीशन प्रक्रियेच्या दृष्टीने कारण हे देखील सिग्नल xλ वर फंक्शन ht λ चे सुपर पोजिशनच आहे त्यामुळे कॉन्व्होल्यूशन इंटिग्रलला देखील सुपर पोजिशन इंटिग्रल म्हणून ओळखले जाते तर तुम्ही आता पाहू शकता की कॉन्व्होल्यूशन इंटीग्रलला सुपर पोजीशन इंटिग्रल असेही म्हटले जाऊ शकते कारण त्यात सुपर पोजीशन प्रक्रिया देखील आहे तर चार स्टेप्स वापरण्यासाठी xλ आणि ht λ चे रेखाटन करण्यात सक्षम असणे आवश्यक आहे ग्राफिकल पध्दतीसाठी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण दोन्ही फंक्शन x y एक्सिसवर मांडु शकतो आणि मग मूळ फंक्शन x वरून x λ मिळवू शकतो यात फक्त t ऐवजी डमी व्हेरिएबल समाविष्ट करणे एवढेच आहे तर ht λ रेखाटने म्हणजे ही कॉन्व्होल्यूशन प्रक्रियेची गुरुकिल्ली आहे कारण त्यात hλ ला उभ्या एक्सिसवर दाखवणे आणि त्यास t ने शिफ्ट करणे समाविष्ट आहे त्यामुळे विश्लेषणानुसार आपण h मध्ये प्रत्येक t ऐवजी t λ वापरून ht λ मिळवू शकतो आता कॉन्व्होल्यूशन कम्यूटेटिव्ह असल्यामुळे कधीकधी स्टेप वन आणि टू ह्या h ऐवजी x ला अप्लाय करणे अधिक सोयीचे असते तर आपण आता x आणि h हे फंक्शन्स बघूया आणि आपण x आणि h चे स्केच समजून घेतल्यामुळे आपल्याला कोणता सिग्नल फोल्ड करायचा आणि दुसर्या सिग्नलवर स्लाईड करायचं हे सहजपणे कळू शकते मागील बाबतीत जसे आपण हे विशिष्ट फंक्शन फोल्ड केले जर इथे आपण हे फंक्शन फोल्ड केले तर आपण मूळ आणि फोल्ड केलेल्या फंक्शनमध्ये फरक करू शकणार नाही म्हणजेच आपण त्याचे स्पष्टीकरण देऊ शकणार नाही म्हणून मी हे फंक्शन फोल्ड केले त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही ग्राफिकल पध्दतीचा वापर करून कॉन्व्होल्यूशन कॅल्क्युलेट करता तेव्हा तुम्ही फोल्डिंगसाठी सर्वात चांगले काय ते पाहू शकता तुम्ही ग्राफिकल दृष्टिकोन वापरताना हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे तर आता आपण एक उदाहरण घेऊ तर आता आपण काय करू की आपण आपली चर्चा या मुद्द्यावर थांबवू आणि आपण पुढील व्याख्यानातही कॉन्व्होल्यूशन इंटिग्रल या विषयावरील चर्चा सुरू ठेवू